या एनपीटीएल ऑनलाईन प्रमाणन अभ्यासक्रमाच्या बायोरिएक्टर्सच्या व्याख्यान क्रमांक 5 मध्ये आपले स्वागत आहे मागील व्याख्यानात आपण पाहिले की बायोरिएक्टरची दोन प्रमुख उत्पादने असू शकतात स्वतः पेशी असू शकतात किंवा पेशीद्वारे उत्पादित केलेली उत्पादने आपण त्या वेळी सांगितले आपण या व्याख्यानात ते थोडे अजून सुधारू सब्सट्रेट प्रमाणासह उत्पादन प्रमाणासह आणि मूलत वाढीच्या कायनेटीक्ससाठी मॉडेलसह विशिष्ट वाढीच्या दराच्या विविधतेसाठी आपण विविध मॉडेल्स देखील पाहिली आणि आपण एक मॉडेल देखील पाहिले उत्पादन निर्मिती कायनेटीक्ससाठी लुडकिंग पिरेट मॉडेल त्यानंतर आपण काही संकल्पना पाहिल्या जसे की यील्ड कोइफीशीएंट देखभाल आणि तिथेच आपण मागील व्याख्यानात थांबलो चला या व्याख्यानाची सुरुवात एन्झाइम्सने करू आपण म्हटले की आपण बायोरिएक्टर्सच्या परिणामांमध्ये थोडी सुधारणा करू स्वतः पेशी आणि तयार केलेली उत्पादने याआधी आपण असे म्हटले होते की पेशींद्वारे बनवलेली उत्पादने ही उत्पादने एन्झाईमच्या मध्यस्थीच्या प्रक्रियेमुळे बनलेली उत्पादने देखील असू शकतात आपण सर्वांनी एन्झाईम बद्दल ऐकले असेल एन्झाईम सामान्यतः प्रथिने जी सूक्ष्मजीवांद्वारे बायोरिएक्टर्समध्ये तयार होतात उद्योगात मोठ्या प्रमाणावर वापरली जातात आणि एन्झाईममध्ये रस असण्याचे ते एक वेगळेच कारण आहे मग एन्झाईम्स उत्पादनांमध्ये मध्यस्थी करू शकतात जसे की ए पासून बी रूपांतरण आणि असेच पुढे B हे A पेक्षा पसंतीचे उत्पादन असू शकते आणि एन्झाईम्स द्वारे परिवर्तन एन्झाईम्स द्वारे बायो ट्रान्सफॉर्मेशन बायोरिएक्टर्समध्ये केले जाऊ शकते पण त्याकडे बघण्याआधी आपण स्वतः एन्झाईम पाहू हे सूक्ष्मजीवांद्वारे तयार केले जातात आणि उद्योगात मोठ्या प्रमाणावर वापरले जातात मी येथे काही उदाहरणे दिली आहेत आणि हा वापर आता काही दशकांपासून आहे सूची अशी आहे उद्योग आणि त्यात वापरलेली एन्झाईम डिटर्जंट उद्योगात त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो विशेषत डिटर्जंटची स्वच्छता क्षमता सुधारण्यासाठी डिटर्जंट उद्योगात प्रोटीएजेस आणि अमायलेजेस सारख्या एन्झाईमचा वापर केला जातो बेकिंग इंडस्ट्रीमध्ये अमायलेजेस वापरले जातात मद्यनिर्मिती उद्योगात अमायलेजेस ग्लुकॅनेजेस आणि प्रोटीएजेसचा वापर केला जातो दुग्ध उद्योगात रेनिन लायपेजेस लैक्टेजेस स्टार्च उद्योगात अमायलेजेस ग्लूकोज आइसोमरेज लक्षात ठेवा आपण म्हटले की स्टार्च पुढील फर्मेंटेशनसाठी ग्लुकोजमध्ये रुपांतरीत केले जाऊ शकते अमायलेजेस हे असे आहेत जे ते पार पाडू शकतात वस्त्रोद्योगात अमायलेज लेदर इंडस्ट्री ट्रिप्सिन प्रोटीएजेस आणि एन्झाईम्सचे कॉकटेल वापरले जाऊ शकतात लेझर उद्योगात एन्झाईमचे मिश्रण वापरले जाऊ शकते फार्मास्युटिकल्स ट्रिप्सिन आणि ती उद्योगात एन्झाईम्सच्या वापराची फक्त उदाहरणे आहेत पूर्वी नमूद केल्याप्रमाणे बायोरिएक्टर्समध्ये एन्झाईम्सचा वापर एजंट म्हणून केला जाऊ शकतो ज्यामुळे विविध उत्पादने तयार होतात आणि त्या बायोरिएक्टर्सचे एक विशेष नाव आहे अशा बायोरेक्टर्सना एन्झाईम बायोरिएक्टर्स म्हणतात येथे उदाहरणे पेनिसिलिन G पासून 6 अमायनो पेनीसीलॅनिक ऍसिड किंवा 6 एपीए च्या उत्पादनासाठी पेनीसीलीन असायलेज आणि ग्लूकोज आइसोमरेजचा वापर गोड इनव्हर्ट साखर तयार करण्यासाठी केला जातो हे उद्योग अन्न उद्योग पेय उद्योगात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते पूर्वीप्रमाणेच आपल्याला एन्झाईमसच्या कायनेटिक्सची चांगली समज असणे आवश्यक आहे याआधी आपण कायनेटीक्स वाढीचे दर उत्पादनांच्या निर्मितीच्या दरामध्ये पाहिले येथे आपल्याला कायनेटिक्स किंवा एन्झाईम प्रतिक्रियेच्या दराची चांगली समज असली पाहिजे आणि ते एन्झाईम बायोरिएक्टर्सच्या डिझाइन आणि ऑपरेशनमध्ये आवश्यक बनतात तर आपण या विशिष्ट व्याख्यानात प्रामुख्याने एन्झाईम कायनेटिक्स पाहू चला शक्य तितक्या सोप्या गोष्टी करूया चला पाहू शक्य तेवढ्या सोप्या पद्धतीने गोष्टी बनवूया उत्पादने तयार करण्यासाठी एन्झाईम्स कसे प्रतिक्रिया करतात किंवा एन्झाईम्सच्या उपस्थितीत उत्पादन कसे बनवले जाते एन्झाईम प्रक्रियेत मध्यस्थी कशी करतात ते प्रक्रियेत कसे सामील होते सर्वात सोप्या यंत्रणेपैकी एक साध्या एंजाइमॅटिक प्रतिक्रियांसाठी विस्तृत स्वीकृती खालीलप्रमाणे आहे जर E हा एन्झाइम आहे जो सब्सट्रेट S ला उत्पादन P मध्ये रूपांतरित करतो तर येथे विचारात घेतलेली यंत्रणा ही एन्झाईम्सच्या सब्सट्रेटसह प्रतिक्रिया करते फॉरवर्ड प्रतिक्रियेचा दर k1 आहे येथे बॅकवर्ड प्रतिक्रिया k2 आहे ही एन्झाइम सब्सट्रेट कॉम्प्लेक्स तयार करण्यासाठी एक उलट करता येणारी प्रतिक्रिया आहे आणि ही प्रतिक्रिया वेगवान आहे ही एक इक्वीलीब्रियम प्रतिक्रियादेखील आहे k1 मोठा आहे इक्वीलीब्रियम प्रतिक्रिया आहे आणि मग एन्झाईम्स सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स पुढे प्रतिक्रिया करते पुढे एन्झाईम्स आणि उत्पादनात रुपांतरीत करते याद्वारे येथे दर स्थिर आहे k3 ही साध्या एन्झाईम मध्यस्थी प्रतिक्रियेची एकंदर यंत्रणा आहे जर असे असेल आणि आपण असे म्हणूया की हे एका बंद पात्राच्या आत घडत आहे एक बॅच रिएक्टर जी आपण आपली प्रणाली म्हणून घेतो जर आपण उत्पादनावर वस्तुमान संतुलन लिहितो तर आपण उत्पादनावर लक्ष केंद्रित करणार आहोत आणि उत्पादनासाठी वस्तुमान संतुलन लिहा जे उत्पादनाच्या उत्पन्नाचा दर देते तो येथे दिला आहे वजा वापर दर लक्षात ठेवा ही एक बॅच प्रतिक्रिया आहे आणि म्हणून इनपुट आणि आउटपुट संज्ञा शून्य आहेत इनपुट आणि आउटपुट दर शून्य आहेत तर इतर त्या दोन संज्ञा अदृश्य होतात आणि आपल्याकडे उत्पादनाशी संबंधित फक्त निर्माण आणि वापर संज्ञा आहेत तर उत्पादन दर वजा उत्पादनाच्या वापराचा दर उत्पादन जमा होण्याच्या दराशी समान आहे हे सर्व वस्तुमान दृष्टीने आहे rgP rcPddt तेथे नाही जर आपण असे गृहीत धरले की तेथे उत्पादनाचा वापर नाही तर उत्पादनाच्या निर्मितीचा दर येथे उत्पादन जमा होण्याच्या दराच्या बरोबरीचा आहे उत्पादन दर संचय दर rgPddt आणि आपल्याला रासायनिक कायनेटीक्सवरून माहित आहे की प्रति युनिट व्हॉल्यूमच्या आधारावर दर ज्याला आपण व्हॉल्यूमेट्रिक रेट म्हणतो r g P प्रति युनिट व्हॉल्यूम हा एक सामान्य मार्ग आहे ज्यामध्ये आपण आपले दर प्रति युनिट व्हॉल्यूम आधारावर लिहितो हा दर मोठ्या प्रमाणात आहे वस्तुमान प्रति वेळ हे वस्तुमान प्रति व्हॉल्यूम प्रति वेळ आहे हे आपण आपल्या हायस्कूल उच्च माध्यमिक शाळेत वगैरे शिकला असाल प्रति युनिट व्हॉल्यूम आधारावर दर ए 3 एन्झाईम सब्सट्रेट कॉम्प्लेक्सच्या प्रमाणामध्ये k 3 आहे तेथे प्रथम ऑर्डरचा एक प्रकार आहे rgPk3 ES ते पूर्वीचे समीकरण आहे तर आपल्याला इच्छित असलेल्या किंमतीकडे जाण्यासाठी जे प्रति वेळ वस्तुमान आहे आपल्याला दोन्ही बाजूंना प्रणालीच्या व्हॉल्यूमने गुणाकार करणे आवश्यक आहे कारण हे व्हॉल्यूमेट्रिक आधारावर आहे आपण वस्तुमान आधार शोधत आहोत प्रमाण काहीही नाही तर वस्तुमान प्रति व्हॉल्यूम आहे जर आपण ते गुणले तर आपल्याला वस्तुमानाच्या आधारावर दर मिळतो वस्तुमानाच्या आधारावर उत्पादन निर्मितीचा दर आपण त्याला सोपे होण्यासाठी r P म्हणूया जे k 3 गुणिले एन्झाइम सब्सट्रेट कॉम्प्लेक्सचे प्रमाण गुणिले व्हॉल्यूम V च्या बरोबर असेल rgPrPk3 ES V आता भांड्यातील एन्झाईम्सवर वस्तुमान संतुलन लिहू पूर्वी आपण उत्पादनासाठी वस्तुमान संतुलन लिहिले आता आपण एन्झाईमवर वस्तुमान संतुलन लिहू जर आपण तसे केले तर कोणत्याही इच्छित वेळी एन्झाईम एकतर स्वतंत्र असेल किंवा एन्झाईम सब्सट्रेट कॉम्प्लेक्सशी बांधलेले असेल जसे आपण आपल्या यंत्रणेत पाहिले होते म्हणून एकूण एन्झाईम E t चे वस्तुमान हे एकूण एन्झाईमचचे प्रमाण गुणिले व्हॉल्यूम आहे एकूण एन्झाईमचे वस्तुमान हे मुक्त एन्झाईमचे वस्तुमान अधिक एन्झाईमचे वस्तुमान जो की एन्झाईम सब्सट्रेट कॉम्प्लेक्सला बांधलेला आहे त्याबरोबर आहे बरोबर म्हणून स्वंतत्र एन्झाईमचे वस्तुमान हे स्वतंत्र एन्झाईम गुणिले व्हॉल्यूम याच्या एवढाच व्हॉल्यूम आहे अधिक एन्झाईमचे वस्तुमान जो की एन्झाईम सब्सट्रेट कॉम्प्लेक्सशी संबंधित आहे एन्झाईम सब्सट्रेट कॉम्प्लेक्सचे प्रमाण गुणिले व्हॉल्यूम असेल EtVEVESV तर हे फक्त वस्तुमान संतुलन आहे हेच मोजता येते प्रमाणाचे मापन करू शकत नाही कारण प्रमाणाचे मापन केले जाऊ शकत नाही परंतु वस्तुमानाचे मापन केले जाऊ शकते आता सर्व व्हॉल्यूम समान असल्याने आपल्याला प्रमाणामध्ये समानता मिळते एकूण एन्झाईम हे मुक्त एन्झाईमचे प्रमाण अधीक बाध्य एन्झाईमचे प्रमाण किंवा एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स रुपात बाध्य एन्झाईम आहे EtEES म्हणून हे फक्त या समीकरणाचे स्थानांतर आहे एन्झाईम सब्सट्रेट कॉम्प्लेक्सचे प्रमाण म्हणजे एन्झाइमचे एकूण प्रमाण वजा मुक्त एन्झाईमचे प्रमाण ESEt E आता जर आपण प्रमाणाचा आलेख काढला तर आपण म्हणू सब्सट्रेट उत्पादन आणि एन्झाईम्सचे प्रमाण विरुद्ध वेळ जशी प्रतिक्रिया पुढे जाईल ते असे काहीतरी असेल सब्सट्रेट उत्पादन देण्यासाठी प्रतिक्रिया देणार आहे म्हणून ते कमी होते उत्पादन तयार होणार आहे म्हणून हे सतत वाढत राहते आणि एन्झाईम्स सब्सट्रेट कॉम्प्लेक्स असे काहीतरी वागते अगदी लहान वेळा तेथे वाढ होते आणि नंतर एन्झाईम सब्सट्रेट कॉम्प्लेक्सच्या प्रमाणामध्ये कोणताही बदल होत नाही म्हणून येथे अगदी लहान वेळा वगळता सुरुवातीच्या काळात एन्झाईम सब्सट्रेट कॉम्प्लेक्सचे प्रमाण बदलत नाही म्हणूनच जर तुम्हाला या भागात वेळेच्या या श्रेणीत रस असेल तर आपण असे म्हणू शकतो की एन्झाईम सब्सट्रेट कॉम्प्लेक्सचा संचय दर शून्य आहे कारण जर ते जमा होत असेल तर ते एकतर खाली गेले पाहिजे माफ करा ते एकतर वर गेले पाहिजे किंवा खाली गेले पाहिजे ते येथे होत नाही आणि म्हणून हे शून्याइतके ठेवले जाऊ शकते हे समान समीकरण आहे जसे की आधी बघितल्याप्रमाणे मटेरियल बॅलन्समध्ये एन्झाइम सब्सट्रेट कॉम्प्लेक्सचा जनरेशन रेट वजा एन्झाइम सब्सट्रेट कॉम्प्लेक्सचा वापर दर हा या प्रणालीमध्ये एन्झाईम सब्सट्रेटच्या वस्तुमानाच्या संचय दराच्या बरोबरीचा आहे आणि प्रमाणात कोणताही बदल होत नसल्याने ते शून्यावर जाते rgES rcESdmESdt≅0 आता तुम्हाला कदाचित हे दिसले असेल जर तुम्हाला महाविद्यालयातील किंवा अभियांत्रिकीची पुर्व तयारीतील तुमचे एन्झाईम कायनेटिक्स वगैरे आठवत असेल या संकल्पनेकडे पाहण्याचा हा फक्त एक मर्यादित मार्ग आहे खरं तर ही संकल्पना खूप शक्तिशाली आहे तर या विशिष्ट पैलूच्या परिणामांचा सामान्यीकृत मार्ग पाहू हे करण्यासाठी आपण एक उदाहरण विचारात घेऊ मी असे म्हणण्याआधी मी असेही म्हणायला हवे की येथे प्रमाण बदलत नाही म्हणून हा दर शून्य आहे म्हणून आपण गृहित धरू शकता समजा की एन्झाइम सब्सट्रेट कॉम्प्लेक्स सुडो स्टेडी स्टेटमध्ये आहे PSS म्हणजे तेच सुडो स्टेडी स्टेट हे आहे बॅच सिस्टीमच्या बाबतीत ही संकल्पना ठीक आहे चला त्या संकल्पनेला सामान्यकृत करूया चला या संकल्पनेचे सामान्यीकरण करण्यासाठी आपण एक उदाहरण विचारात घेऊ कारसाठी इंजिन बनवण्याचे काल्पनिक उदाहरण आपण असे म्हणूया की आपण इंजिन घरामध्ये बनवत आहोत अगदी बोल्टपासून इंजिनपर्यंत बोल्टच्या निर्मितीसाठी लागणारा वेळ म्हणजे सरासरी सुमारे 5 सेकंद असे म्हणूया आणि आपण असे म्हणूया की इंजिनच्या निर्मितीसाठी लागणारा सरासरी वेळ सुमारे एक तास आहे हे सरासरी 5 सेकंद आहे ते 6 सेकंद 7 सेकंद 3 सेकंद 4 सेकंद जे काही असेल किंवा अगदी 2 सेकंद वगैरे असू शकते ते बदलू शकते बरोबर आणि बोल्टच्या निर्मितीमध्ये तो अस्थिर पैलू आहे बोल्ट तयार करण्यासाठी 5 सेकंद लागतात किंवा बोल्ट तयार करण्यासाठी 7 सेकंद किंवा बोल्ट तयार करण्यासाठी 3 सेकंद इंजिन तयार करण्यासाठी लागणाऱ्या वेळेवर कोणताही परिणाम होत नाही हे एका तासाच्या क्रमाने आहे ही तफावत काही सेकंदात इंजिन ज्या दराने बनवले जात आहे त्यावर परिणाम करणार नाही अस्थिर स्वरूप बोल्ट निर्मितीचे वेळ बदलणारे स्वरूप इंजिन निर्मितीच्या कायनेटिक्सवर परिणाम करत नाही याचे कारण असे की हे दोघे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण काळाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात विभक्त आहेत जसे त्याला म्हणतात हा फक्त काही सेकंदांचा प्रश्न आहे आपण हे तयार करतो याला हजारो सेकंद 60 गुणिले 60 सुमारे एक तास 3600 सेकंद लागतात म्हणून जर वैशिष्ट्यपूर्ण प्रणाली वैशिष्ट्यपूर्ण वेळा मोठ्या प्रमाणावर भिन्न असतील तर जलद प्रक्रियेच्या अस्थिर स्वरूपाचा संथ प्रक्रियेच्या कायनेटीक्सवर परिणाम होत नाही जर आपले हित संथ प्रक्रियेत असेल म्हणून संथ प्रक्रिया पाहताना आपण नेहमीच वेगवान प्रक्रिया किंवा खूप वेगवान प्रक्रिया सुडो स्टेडी स्टेटवर विचार करू शकतो प्रत्यक्षात ते बदलू शकते परंतु त्या भिन्नतेमुळे प्रक्रियेवर परिणाम होत नाही संथ प्रक्रियेवर तर तुलनेत जलद प्रक्रिया सुडो स्टेडी स्टेट म्हणून घेतली जाऊ शकते आणि ही एक संकल्पना आहे ज्यामध्ये विस्तृत अनुप्रयोग आहेत आपण या प्रकारे देखील पाहू शकता एन्झाइम सब्सट्रेट कॉम्प्लेक्स तयार होणे बदल होणे हे उत्पादन तयार होण्याच्या वेळेच्या तुलनेत खूप वेगवान आहे आणि म्हणूनच एन्झाइम सब्सट्रेट कॉम्प्लेक्स उत्पादनाच्या तुलनेत सुडो स्टेडी अवस्थेत असल्याचे गृहित धरले जाऊ शकते म्हणून जेव्हाही आपण सुडो स्टेडी स्टेट गृहितक वापरतो आपल्याला दोन प्रक्रियांची आवश्यकता असते जी वैशिष्ट्यपूर्ण प्रकारांच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात विभक्त असतात आपण यास नंतर भेट देऊ परंतु आतासाठी तुम्ही ज्या प्रकारे समजून घ्याल तेवढे ठीक असेल कायनेटिक्स समीकरणाच्या व्युत्पत्तीच्या समजुतीवर त्याचा परिणाम होणार नाही चला याकडे परत जाऊया आमच्याकडे एन्झाईम अधिक सब्सट्रेट होते जे आपल्याला परिवर्तनीय एक एन्झाईम सब्सट्रेट कॉम्प्लेक्स आणि अपरिवर्तनीयपणे एक एन्झाईम आणि उत्पादन देते एन्झाईम सब्सट्रेट कॉम्प्लेक्सच्या निर्मितीचा दर आपण येथे लक्ष केंद्रित करणार आहोत k 1 गुणिले एन्झाईमचे प्रमाण आणि सब्सट्रेटचे प्रमाण गुणिले व्हॉल्यूम व्यतिरिक्त काहीही नाही हे व्हॉल्यूमेट्रिक आधारावर आहे हे वस्तुमानाच्या आधारावर आहे म्हणून आपल्याला त्याला व्हॉल्यूमने गुणणे आवश्यक आहे rgESk1ESV आणि एन्झाईम सब्सट्रेट कॉम्प्लेक्सच्या वापराचा दर जसे आपण येथे पहात आहात ते दराचा स्थिरांक k 2 सह परिवर्तनीय प्रतिक्रियेतून वापरले जाते आणि या प्रतिक्रियेमध्ये दराचा स्थिरांक k 3 सह वापर k 2 गुणिले एन्झाईम सब्सट्रेटचा प्रमाण गुणिले व्हॉल्यूम आहे अधिक येथे k 3 गुणिले एन्झाईम सब्सट्रेट कॉम्प्लेक्सचे प्रमाण गुणिले व्हॉल्यूम rcESk2ESVk3ESV हा उत्पादन दर वापराचा दर आहे आणि म्हणून वस्तुमान संतुलन असे होते निर्मितीचा दर वजा वापराचा दर संचय दर शून्य आहे हे आपण आधीच सुडो स्टेडी स्टेट गृहितक म्हणून पाहिले आहे म्हणूनच एन्झाइम सब्सट्रेट कॉम्प्लेक्सच्या निर्मितीचा दर एन्झाइम सब्सट्रेट कॉम्प्लेक्सच्या वापराच्या दराच्या बरोबरीचा आहे कारण हे मागील चरणानुसार शून्य आहे rgES rcESdmESdt≅0 rgESrcES दराला प्रमाणाने बदलून k 1 गुणिले E गुणिले S दोन्ही प्रमाण आहेत गुणिले व्हॉल्यूम बरोबर k 2 गुणिले एन्झाईम सब्सट्रेट कॉम्प्लेक्सचे प्रमाण गुणिले व्हॉल्यूम अधिक k 3 गुणिले एन्झाईम सब्सट्रेट कॉम्प्लेक्सचे प्रमाण गुणिले व्हॉल्यूम k1ESVk2ESVk3ESV व्हॉल्यूम समान आहेत म्हणून ते रद्द केले जाऊ शकतात आणि म्हणूनच तुम्हाला k 1 गुणिले E गुणिले S बरोबर k 2 गुणिले E S अधिक k 3 गुणिले E S मिळेल k1ESk2ESk3ES आणि आपण फक्त हे बदलत आहोत आपण सर्व k 1 E मध्ये गोळा करत आहोत E जाणून घेणे कठीण आहे तर E t आपण हाताळू शकतो म्हणून आपण E हे E t आणि एन्झाईम सब्सट्रेट कॉम्प्लेक्सच्या रुपात लिहू आपण हे यापूर्वी एन्झाईमवरील वस्तुमान संतुलनाद्वारे प्राप्त केले होते तुम्ही परत जाऊन ते तपासू शकता k 1 गुणिले E t वजा एन्झाईम सब्सट्रेट कॉम्प्लेक्स गुणिले हा S हे येथे समान आहे म्हणून k 2 अधिक k 3 गुणिले E S k1Et ESSk2k3ES आणि थोडे अधिक बीजगणित मी हा S फक्त कंसात घेत आहे आणि नंतर मी एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स असलेल्या संज्ञा एकत्र करत आहे तर k 2 गुणिले k 3 गुणिले एन्झाईम सब्सट्रेट कॉम्प्लेक्स अधिक k 1 गुणिले एन्झाईम सब्सट्रेट कॉम्प्लेक्स गुणिले S आणि म्हणून आपण हे असे लिहू शकता डावीकडील बाजू समान आहे उजव्या हाताला जर तुम्ही एन्झाईम सब्सट्रेट कॉम्प्लेक्सचे प्रमाण समान घेऊन k 2 अधिक k 3 येथून अधिक k 1 गुणिले S एन्झाईम सब्सट्रेट कॉम्प्लेक्स बाहेर आहे म्हणून येथे k 1 गुणिले S आणि म्हणून एन्झाइम सब्सट्रेट कॉम्प्लेक्सचे प्रमाण डाव्या बाजुला आहे येथे घटकाने विभाजित केले आहे k 2 अधिक k 3 अधिक k 1 गुणिले S k1EtSk2k3ESk1ESS k1EtSk2k3k1SES k1EtSk2k3k1SES जर आपण अंशाला आणि छेदाला k 1 ने विभाजित केले बरोबर तर आपल्याला मिळते k 1 येथून नाहीसा होतो तर E t गुणिले S आणि येथे k 2 अधिक k 3 भागिले k 1 अधिक S येथे एक k 1 आहे जो रद्द होतो अधिक S बरोबर एन्झाईम सब्सट्रेट कॉम्प्लेक्सचे प्रमाण EtSk2k3k1SES जे यासारखेच आहे EtSk2k3k1SES आणि जर मी k 2 अधिक k 3 भागिले k 1 ला काही कॅपिटल K m असे म्हणतो तर तेच समीकरण असे लिहिले जाऊ शकते E t S भागिले K m अधिक S बरोबर एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्सचे प्रमाण EtSKmSES आणि आपण पूर्वी हे पाहिले होते की वस्तुमान दराच्या दृष्टीने उत्पादन निर्मितीचा दर k 3 गुणिले E S गुणिले व्हॉल्यूम आहे तुम्ही परत जाऊन ते समीकरण तपासू शकता rPk3 ES V म्हणून जर आपण वरीलप्रमाणे एन्झाईम सब्सट्रेट कॉम्प्लेक्सचे प्रमाण वापरले तर आपल्याला उत्पादन निर्मितीचा दर एन्झाईम सब्सट्रेट कॉम्प्लेक्सचे प्रमाणाच्या ऐवजी k 3 गुणिले E t S भागिले K m अधिक S गुणिले V मिळतो Substituting rPk3 EtSKmSV आणि जर मी k 3 गुणिले E t k 3 गुणिले एकूण एन्झाईम्सचे प्रमाण जर मी त्याला v m म्हणालो r P हे v m S भागिले K m अधिक S गुणिले V होईल लक्षात ठेवा की r P हे वस्तुमान आधारावर आहे rPvmSKmSV जेथे vmk3Et r P प्रति युनिट व्हॉल्यूमच्या आधारावर किंवा प्रमाणाच्या आधारावर आपल्याला परिचित असलेल्या संज्ञाशी सुसंगत राहण्यासाठी आपण त्याला v म्हणूया तर v बरोबर v m S भागिले K m अधिक S rPpuvvvmSKmS हे ओळखीचे वाटते का अर्थात वाटते हे सुप्रसिद्ध मायकेलिस मेंटेन समीकरण आहे सिंगल लिंक एन्झाइम सिंगल सब्सट्रेट घटनेसाठी हे सर्वात सोपे एन्झाइम कायनेटिक्स समीकरण आहे जे असे असते एन्झाईम आणि सब्सट्रेटची एन्झाइम सब्सट्रेट कॉम्प्लेक्स तयार करण्यासाठी परिवर्तनीय प्रतिक्रिया जी पुढे आपल्याला उत्पादन आणि एन्झाईम परत देते तर हे v बरोबर v m S भागिले K s अधिक S आहे समीकरणाचे हे रूप आपल्याला मागील व्याख्यानात पाहिलेल्या एखाद्या गोष्टीची आठवण करून देते का फक्त ते लक्षात ठेवा आपण त्याकडे परत येऊ बरोबर म्हणून आपल्याला जे मिळाले ते v बरोबर v m S भागिले K m अधिक S जेथे v m बरोबर k 3 गुणिले एकूण E किंवा E t आणि K m बरोबर हे k 2 अधिक k 3 भागिले k 1 ने मिळवले जेथे आता तुम्हाला आठवते का आधी हे कुठे पाहिले आहे जर तुम्ही v च्या विरुद्ध S चा आलेख काढला प्रतिक्रियेचा दर सब्सट्रेट प्रमाणसह प्रतिक्रियेचा व्हॉल्यूमेट्रिक दर आलेख काढला तर तुम्हाला आयताकृती परवलय मिळेल होय हे तेच स्वरूप आहे जे आपण मोनोड समीकरणासाठी पाहिले होते मोनोड समीकरणाने आपल्याला वाढीच्या दराची भिन्नता दिली तुम्हाला माहिती आहे सब्सट्रेट प्रमाणासह कल्चर वाढीचा दर येथे ते खूप वेगळे आहे येथे हा मायकेलिस मेंटेन एन्झाईम प्रतिक्रियेचा दर आहे एन्झाइम प्रतिक्रिया जी मायकेलीस मेन्टेन स्वरूपात होते पुन्हा सब्सट्रेट प्रमाणासह सब्सट्रेट प्रमाणाची भिन्नता तो पैलू समान आहे परंतु हे एन्झाईम्सच्या प्रतिक्रियेसाठी आहे ते वाढीच्या कायनेटीक्ससाठी आहे आपण या दोघांमध्ये फरक करणे आवश्यक आहे लोक त्या दोघांबाबत गोंधळून जातात तर समान प्रकारचे हे समीकरणाचे समान स्वरूप असल्याने त्याच प्रकारचे अर्थ काढले जाऊ शकतात v m हा कमाल दर आहे म्हणजे दर वाढतो आणि नंतर गाठते लक्षणात्मकपणे कमाल दर v m गाठते आणि जर आपण K m ला S ने बदलले तर आपल्याला मिळते v बरोबर S भागिले 2 S म्हणून v m भागिले 2 मिळते म्हणून K m इतर काही नाही तर सब्सट्रेटचे प्रमाण आहे ज्यावर आपल्याला निम्मा कमाल दर मिळेल मोनोड इक्वेशनच्या अर्थविवरणा प्रमाणे मॉडेल मापदंड v m आणि K m ही दोन मॉडेल मापदंड आहेत जी आपल्याला साध्या एन्झाईम कायनेटिक्सचे पूर्णपणे वर्णन करण्यासाठी आवश्यक आहेत जे प्रयोग करून निश्चित केले जाऊ शकतात जिथे आपण बॅच रिएक्टरमध्ये वेळेच्या संबंधित सब्सट्रेटचे प्रमाण लक्षात घेतो हा प्रयोग बॅचच्या स्थितीत केला जातो बॅच रिएक्टर आपण S विरुद्ध t माहिती गोळा करतो आणि जर आपण ते केले तर मायकेलिस मेन्टेन हे समीकरण हे v बरोबर v max S भागिले K m अधिक S मिळेल vvmSKmS जर आपण हे समीकरण उलटे केले तर दोन्ही बाजूंनी 1 भागिले घ्या आपल्याला 1 भागिले v बरोबर K m अधिक S भागिले v m S चे उलट मिळेल आणि हे K म्हणून लिहीले जाऊ शकते हे येथे अधिक आहे म्हणून K m भागिले v m S अधिक S भागिले v m S K m भागिले v m S बनते K m भागिले v m गुणिले 1 भागिले S आणि इथे S रद्द होते तर तुमच्याकडे 1 भागिले v आहे 1vKmSvmSKmvm1S1vm म्हणून जर तुम्ही हे बघितले जसे y हे m x अधिक c च्या बरोबरीचे आहे जर तुम्ही हे y म्हणून घेतले तर तुम्ही हे x म्हणून घेतले तर तुम्ही याला m स्लोप आणि c इंटरसेप्ट म्हणू शकता म्हणून जर तुम्ही S विरुद्ध t माहितीवरून 1 भागिले v विरुद्ध 1 भागिले S आलेख काढला तर तुम्हाला स्लोप म्हणून K m भागिले v m आणि 1 भागिले v m इंटरसेप्ट म्हणून मिळाले पाहिजे या मॉडेल मापदंडाचा अंदाज लावण्याचा हा मार्ग आहे अशा प्रकारे अंदाज लावण्याशी संबंधित काही समस्या आहेत सध्या आपण त्यात जाऊ नये आपण असे गृहीत धरूया की माहिती चांगली आहे आणि आपल्याकडे विस्तारित माहिती आहे वगैरे की बाहेरील घटक स्वतः मूल्यावर परिणाम करणार नाहीत म्हणजेच येथे ही मुख्य समस्या आहे जर तुम्हाला माहित असेल की मी कशाबद्दल बोलत आहे जर तुम्हाला माहित नसेल तर त्याची काळजी करू नका हे वापरताना आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागेल की आपण नंतर शिकू शकता 1 भागिले S विरुद्ध 1 भागिले v चा आलेख ज्याला प्रत्यक्षात लाइनवीव्हर बर्क प्लॉट असे म्हटले जाते आपल्याला K m भागिले v m स्लोप म्हणून आणि 1 भागिले v m इंटरसेप्ट म्हणून देते S विरुद्ध t माहितीवरून आलेखासाठी S आणि t च्या सलग दोन माहिती बिंदूचा वापर करून v ची गणना करावी लागेल आपल्याला हेच करण्याची आवश्यकता आहे कारण आपल्याकडे वेळ विरूद्ध सब्सट्रेट प्रमाण आहे हा दर डेल्टा S भागिले डेल्टा t आहे त्या कमी वेळेत आपण तेच अनुमानित करत आहोत आणि आपण त्या डेल्टा S भागिले डेल्टा t ला वेळेच्या मध्यबिंदूवर नियुक्त करतो आपल्याला ते अशाप्रकारे करणे आवश्यक आहे जेव्हा आपल्याकडे माहिती असते तेव्हा आवश्यक मापदंड मिळवण्यासाठी आपल्याला माहितीचा संपूर्ण संच वापरण्याची आवश्यकता असते ही प्रायोगिक माहिती आहे तर 1 भागिले v विरुद्ध 1 भागिले S तुम्हाला अशी एक ओळ मिळेल Y इंटरसेप्ट 1 भागिले v m आहे आणि स्लोप K m भागिले v m आहे इतर प्रकारचे आलेख देखील वापरले जाऊ शकतात आपण त्यात जाऊ नये आपण आपल्या पाठ्यपुस्तकासह एन्झाईम कायनेटिक्स विषयी कोणतेही मानक पुस्तक वापरू शकता आणि ते आपल्याला इतर आलेख देखील देईल आता एक समस्या नियुक्त करू द्या आपण ही समस्या सोडवू शकता यासाठी आपण नुकत्याच आत्मसात केलेल्या संकल्पनांची आवश्यकता आहे फक्त थोडक्यात सांगायचे तर आपण हे व्याख्यान 5 उद्योगात वापरल्या जाणाऱ्या एन्झाईम औद्योगिक एन्झाईम्सच्या उदाहरणांसह सुरू केले आणि मग आपण हे देखील सांगितले की बायोरिएक्टर्समध्ये एका एन्झाईमपासून एक ऐच्छिक उत्पादन तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकतात आणि तेच आपण तपशीलवार पाहणार आहोत आपण म्हणालो की आपल्याला एन्झाईम्सच्या अभिक्रियेच्या कायनेटीक्सची गरज आहे आपण मायकेलिस मेन्टेन समीकरणाच्या व्युत्पत्तीतून गेलो ज्यात दोन मापदंड आहेत v m आणि K m स्वरूपात हे मोनोड समीकरणासारखेच आहे जे सबस्ट्रेट प्रमाणासह वाढीच्या दरातील भिन्नतेचे वर्णन करते येथे सब्सट्रेट प्रमाणासह एन्झाईम व्हॉल्यूमेट्रिक दरात फरक आहे आणि मग आपण हे देखील पाहिले की लाइनविव्हर बर्क प्लॉटचा वापर करून आपण बॅच प्रणालीमधून वेळेतील फरकानुसार सब्सट्रेट प्रमाणाच्या माहितीमधून v m आणि K m शोधू शकतो आता आपण या निश्चित उत्तर असलेल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी या उत्तर असलेल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यापैकी काही संकल्पना वापरू कृपया सोडवून पहा आणि अर्थातच पुढील व्याख्यानात मी हे कसे सोडवायचे ते सांगेन प्रश्न खालीलप्रमाणे आहे एक औद्योगिक शास्त्रज्ञ वाढीच्या दरम्यान पेशी कल्चरमधून निर्माण होणाऱ्या विषाची विल्हेवाट लावण्याच्या अभिनव पद्धतीचा अभ्यास करत आहे विषाची कपात आणि माध्यमाचे पुन अभिसरण याद्वारे पेशी उत्पन्न वाढवणे हे उद्दिष्ट आहे विषाचा पेशींच्या वाढीवर परिणाम होत नाही जर त्याचे प्रमाण 7 5 मिलीमोलारच्या खाली असेल ती ज्या विशिष्ट विषाचा अभ्यास करत आहे X तिला बऱ्याच गुप्ततेची आवश्यकता आहेत एन्झाईम E वापरून एन्झाईमॅटिकली तोडू शकतो पुन्हा गुप्तता ब्रेकडाउनचा अभ्यास 7 2 च्या पीएचला 30 डिग्री सेल्सिअसवर केला गेला आणि बॅचच्या परिस्थितीनुसार खालील डेटा प्राप्त झाला हे X च्या वेळेसह वेळेतील फरक आहे X हा सब्सट्रेट आहे ज्याच्या ब्रेकडाऊनचा आपण अभ्यास करत आहोत हे 5 गुण देते शून्य वेळी ते 20 मिलीमोलार आहे वेळ 10 ते 17 7 मिलीमोलार आहे आणि असेच भाग a या एन्झाईमॅटिक डिग्रेडेशनसाठी मायकेलिस मेन्टेन मापदंड निश्चित करा तो भाग a आहे आणि b जर एकूण एन्झाईमचे प्रमाण तिप्पट केले तर माध्यम काय असेल माध्यमात 30 मिनिटांनंतर X ची पातळी विषारी असेल का मला वाटते की व्याख्यान थांबवण्यासाठी ही एक छान जागा आहे आपण व्याख्यान 6 मध्ये पुन्हा भेटू आपण तिथे भेटू